आता कॉपीराइटचा उगम कसा झाला आणि उत्क्रांती कशी झाली ते पाहू निर्मात्याला त्यांच्या कार्यापासून नफा मिळवून देण्याच्या आवश्यकतेतून कॉपीराइटनिर्माण झाला कॉपीराइटअस्तित्वात आला कारण दुसऱ्याच्या कामातून फायदा करून घेतल्याची खूप उदाहरणे समोर आलीत कॉपीराइट ची आवश्यकता असल्याचे पहिले उदाहरण म्हणजे वाड्ःमयचौर्य होय एखादी व्यक्ती दुसर्याच्या कार्याची नक्कल करते आणि ते स्वत चे कार्य म्हणून सादर करते प्लेजेरिसम हा लॅटिन शब्द आहेजो अपहरणकर्त्यांसाठी वापरला जातो असे लोक जे वस्तू चोरतात पायरेसी मुळे देखील कॉपीराइट कायदा आला पायरसी ही बौद्धिक मालमत्तेची चोरी म्हटली जाते पायरसी मध्ये उत्पादनाचे अनधिकृत वितरण करणे चोरी करणे पुनरुत्पादन करणे नक्कल करणे संग्रहण करणे आणि विक्री करणे या गोष्टी समाविष्ट आहेत पायरसी हा शब्द समुद्रचाचे या शब्दा पासून आला आहे त्याचा अर्थ समुद्रावरील लूटमार करणारे असा होतो या वरून तुमच्या लक्षात आले असेल की वाड्ःमयचौर्य आणि पायरसी यांच्या मुळे कॉपी राईट ची निर्मिती झाली जर तुम्ही कॉपी राईट कायद्याचा इतिहास पहिला तर तुमच्या लक्षात येईल की तो इतिहास रंजक आहे अर्थात तुम्ही त्या कडे कसे पाहता या वर ते अवलंबून असते जर तुम्हाला सांस्कृतिक विकास समजून घेण्याची आवड असेल तर तुम्ही या इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहता जर तुम्हाला बौद्धिक संपदे संरक्षण हवे असेल तर तुम्ही त्या कडे आजून वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता कॉपीराइट चे विविध इतिहास आहेत या गोष्टीला सर्व मान्यता आहे की कॉपी राईट ची निर्मिती इंग्लंड मध्ये झाली आशा काही गोष्टी इंग्लंड मध्ये घडल्यात ज्या मुळे कॉपी राईट ची निर्मिती करण्यात आली सुरुवातीच्या काळात इंग्लंड मध्ये धार्मिक वस्तू हाताने बनवल्या जात होत्या त्या वस्तू बनवण्या साठी खूप कष्ट लागत होते या मुळे त्यांची नक्कल करणे कठीण होते जर कुणाल त्या वस्तूची नक्कल हवी असेल तर ज्या व्यक्तीने ती वस्तू बनवली असेल तोच ती वस्तू पुन्हा तयार करू शकत होता धार्मिक गोष्टी या धर्म प्रसारात आणि धार्मिक कामात गुंतलेल्या कमी लोकं साठी होत्या धार्मिक कामांचा वापर करणारे लोक खूप थोडे होते धार्मिक कामे नक्षीकामा द्व्यारे किंवा त्या वर असलेल्या स्पष्टीकरण द्व्यारे सुरक्षित केली जात होती सुरुवातीच्या काळात साक्षरता आजप्रमाणे व्यापक नसल्यामुळे कॉपीराइट केलेल्या कामांना संरक्षण देण्याची गरज नव्हती लोकांमध्ये पसरवली जाणारी कामे ही धार्मिक होती पण दोन गोष्टी बदलल्या त्या म्हणजे गुटेनबर्गने सरकणाऱ्या टन्क लेखनाचा शोध लावला आणि कॅक्सटने मुद्रण यंत्राचा शोध लावला आता या दोन शोधांमुळे मुद्रण मोठ्या प्रमाणात होऊ लागले होते उदाहरणार्थ आपण असे म्हणू शकता की या दोन शोधांमुळे मुद्रणांचे लोकशाही करण झाले आपल्याकडे मुद्रण आणि अभिसरण अनुकूलतेचे विविध कायदे होते आपण उल्लेखलेल्या वाड्ःमयचौर्य आणि पायरसी ह्या दोन गोष्टीं मुळे मुद्रण विशेषहक्क बनला आणि हा विशेष हक्क निवडक लोकांनाच देण्यात आलेला होता जेव्हा ही दोन तंत्रज्ञान अस्तित्त्वात आली तेव्हा छपाई मुक्तपणे करण्यास सुरवात झाली आणि यामुळे निर्बंध रहित कामांची निर्मिती झाली धार्मिक कार्याच्या छपाई वर नियंत्रण ठेवण्यात आले कारण जर धार्मिक कार्य पवानगी शिवाय छापले गेले तर त्यास अविश्वासार्ह्य आणि निंदनीय कृत्य म्हणून संबोधले जात होते हेन्री आठ ने कायदा केला ज्या द्वारे इंग्लंडमध्ये पुस्तकांच्या आयातीवर बंदी आणली कारण मुद्रण तंत्रज्ञाना चा वापर सर्व दूर होता यामुळे पुस्तकांच्या प्रती तयार केल्या जाऊ लागल्या आणि धार्मिक कामातील सत्यता राखण्या साठी धार्मिक पुस्तकांच्या मुद्रणावर बंदी घालण्यात आली मुद्रकांचा अधिकार स्टेशनर्स कंपनीला देण्यात आला स्टेशनर्स कंपनी हा एक व्यवसायिक गट होता परंतु नंतर त्यांनी पुस्तके छापण्याचे काम हाती घेतले राजाने या कंपनीला विशष हक्क दिला होता या कंपनीची मुद्रणात मक्तेदारी होती कंपनीने छापलेल्या सर्व पुस्तकांसाठी एक नोंद वही होती काय छापले गेले आहे याची नोंद होत होती या कंपनी व्यतिरिक्त इतर जे काही मुद्रित केले जाते होते ते उल्लंघन करणारे कार्य म्हणून ओळखले जात होते किंवा ते अधिकृततेशिवाय केले गेले असे मानले जात होते स्टेशनर्स कंपनीने छापलेल्या पुस्तकांसाठी एक नोंद वही होती या गोष्टीत आपल्याला नोंदणीचे पहिले उदाहरण दिसते सदस्यांना पुस्तके छापण्याचा जवळजवळ कायमचा हक्क होता स्टेशनर कंपनीच्या सदस्यांना पुस्तक छापण्याचा हक्क होता या वरून कॉपीराइट हा शब्द 'पुढील प्रती बनविण्याचा' हक्क म्हणून विकसित झाला म्हणूनच कॉपीराइट या शब्दाची उत्क्रांतीसुद्धा पुस्तके छापण्याच्या सदस्यांच्या हक्काशी जोडली जाऊ शकते सुरुवातीला कायमस्वरूपी हक्क होता स्टेशनरच्या कंपनीला बेकायदेशीर किंवा त्यांच्या परवानगी शिवाय छापलेली पुस्तके जप्त करण्याचा हक्क होता आपल्याला हे दिसून येते की कॉपी राईट सोबतच 'कायद्याची अंमलबजावणी' संज्ञा सुद्धा विकसित झाली कारण परवानगी शिवाय छापलेल्या पुस्तकांची जप्ती केली जात होती ही आधुनिक उपाययोजना झाली ज्यात कॉपी राईट धारकास कायद्याचे उल्लंघन केलेल्या कामाला जप्त करण्याचा हक्क आहे कायदा पारित करून सुद्धा चोरीचे काम वाढतच राहिले याची काही उदाहरण आहेत तंत्रज्ञानाने मुद्रणाचे काम सोपे केल्या मुळे चोरी वाढली चोरीच्या समस्येवर मात करण्यासाठी १७०९ मध्ये राणी ऍन ने कायदा पारित केला इंग्लंडमध्ये हा पहिला नियम पारित झाला जो आधुनिक कॉपीराइट कायद्याचा अग्रदूत होता अॅनच्या नियमात असा युक्तिवाद करण्यात आला की कॉपीराइट खरा मालमत्ता अधिकार आहे त्या कायद्यात सृजनशील कामाची तुलना हक्काची घरे आणि वसाहतींशी केली गेली त्यात हे देखील नमूद केले गेले की लेखक आणि निर्मात्यांच्या हक्कांचे संरक्षण केले गेले नाही तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल राणी ऍन च्या कायद्यात हे देखील नमूद केले आहे की जर सरकार कडून लेखकाच्या हक्कांचे संरक्षण केले गेले नाही तर लेखकाचे आणि त्याच्या कुटुंबियांचे खूप नुकसान होईल अॅनच्या कायद्याच्या प्रस्तावनेत माहितीच्या प्रसारा बद्दल लिहिलेले आहे त्यात नमूद केले आहे की शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे कॉपीराइट चा पहिला कायदा १८ व्य शतकात आला या कायद्या मध्ये केवळ निर्मात्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठीच नाही तर माहितीच्या प्रसारासाठी देखील प्रयत्न केला गेला या कायदयाच्या प्रस्तावनेत शिक्षणास प्रोत्साहन देण्याचा उल्लेख केला गेला कॉपीराइटची मुदत १४ वर्षे होती कॉपीराइट मालकाला छपाईचा हक्क होता आणि कॉपीराइट मालक १४ वर्षानंतर जिवंत असेल तर पुन्हा त्यात १४ वर्षाची वाढ देण्यात येत होती प्रारंभिक मुदत १४ वर्षे होती जी आणखी १४ वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकत होती १८ व्या शतकापासून कॉपीराइटची मुदत वेगवेगळ्या कामांना सामावून घेण्याससाठी विस्तारित करण्यात आली आहे यामुळे अनन्यतेचा हक्क सुद्धा विस्तारित झाला आहे १७९० चा अमेरिकेतील कॉपी राईट कायदा हा राणी ऍन च्या कायद्यावर आधारित होता अॅनच्या कायद्यातील काही गोष्टी शब्दशः या कायद्यात जश्या च्या तश्या दिसून येतात या कायद्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि जगभरात या कायद्याचे समान पद्धतीने पालन केले गेले मुद्रण तंत्राच्या शोधानंतर मूळ गोष्टींचे नक्कल करण्यापासून संरक्षण करण्यासाठी कॉपीराइट कायदा करणे गरजेचे झाले होते राजा ने कायदा करून स्टेशनर ला विशेष हक्क दिला होता त्यांना बेकायदेशीर छापलेले पुस्तक जप्त करून नष्ट करण्याचा हक्क होता आपण याला जप्तीचा हक्क असे म्हणतो आंतरराष्ट्रीय हक्क म्हणून कॉपीराइटचा उदय हळूहळू द्विपक्षीय व्यवस्थेतुन झाला एकमेकांच्या कॉपी राईट केलेल्या कामाचा आदर करायचा अशी व्यवस्था दोन देशांनी ठरवली आणि याचे रूपांतरण आंतरराष्ट्रीय कॉपी राईट मध्ये झाले आंतराष्ट्रीय कॉपी राईट ची पहिली व्यवस्था १९८६ च्या बर्ने कराराने झाली बर्ने कराराचे प्राथमिक लक्ष वेगवेगळ्या सदस्यांमध्ये एकसारखेपणा असणे यावर होते बर्ने करारा सुरुवातीला फक्त कलात्मक आणि साहित्यिक कामांपुरता मर्यादित होता परंतु बर्ने करारात सुधारणा करण्यात आली आणि त्यानंतरच्या काही वर्षांत कॉपीराइट झालेल्या नवीन कामांचा समावेश करण्यात आला बर्ने करारा हा राष्ट्रीय वागणुकीच्या तत्त्वावर आधारित होता हा आंतरराष्ट्रीय कायद्यात वागणुकीच्या तत्वाचा भाग आहे ज्यात असे म्हटले आहे की आपणास परदेशी लोकांना समान वागणूक द्यावी लागेल दुसऱ्या शब्दात असे कि तुम्ही जसे तुमच्या नागरिकांना वागवता तशी वागणूक तुम्हाला विदेशी नागरिकांना द्यावी लागेल राष्ट्रीय वागणुकीच्या तत्वाने परदेशात कॉपी राईट प्राप्त झालेल्या लोकांना संरक्षण मिळेल याची खात्री झाली जे संरक्षण त्या देशातील नागरिकांना मिळत असते म्हणून देशी कामांना जी वागणूक दिली जाते तीच वागणूक परदेशी कामांना द्यावी लागते बर्ने कराराने बऱ्याचश्या साहित्यिक कामासाठी कॉपीराईट चा कालावधी कमीत कमी ५० वर्ष निश्चित केला म्हणजेच कॉपीराईट चा कालावधी लेखक जिवंत असे पर्यंत वाढतो आणि लेखक मेल्या नंतर पुन्हा पन्नास वर्ष असतो ज्या वर्षी लेखकाचा मृत्यू होतो त्या नंतरची पन्नास वर्ष लेखकाच्या मृत्यू नंतर कॉपी राईट हक्क आणि संरक्षण आपोआपच येतात कॉपीराईट चा हक्क हा साहित्य कृतीवर कॉपी राईट ची सूचना लिहून दर्शविला जातो दुसरी प्रमुख कॉपी राईट ची आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे १९६१ चा रोम करार बर्ने कराराचे लक्ष साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांच्या हक्कचे संरक्षण करण्यावर होते तर रोम कराराने शेजारील हक्कानं वर लक्ष केंद्रित केले शेजारील हक्क म्हणजे लेखक व्यतिरिक्त लोकांचे हक्क म्हणजेच सादर कर्त्याचे हक्क या करारात ध्वनी साठवलेल्या चकत्या तयार करणाऱ्याचे सादर करणाऱ्यांचे आणि प्रसारित करणाऱ्यांचे हक्क समाविष्ट केले गेलेत यांचा समावेश बर्ने करारात नव्हता कॉपी राईट हळुवार विस्तारित झाले सुरवातीला कॉपी राईट लेखकाचा आणि निर्मात्याचा हक्क होता नंतर त्याचा व्याप वाढला आणि त्यात साठवलेल्या चकत्या तयार करणाऱ्यांचासादर करणाऱ्यांचा आणि प्रसारित करणाऱ्यांचा समावेश झाला त्यानंतर १९९४ मध्ये ट्रिप्स करार झाला ट्रिप्स करारामध्ये 'अत्यंत पसंतीचा देश सिद्धांत' आणला गेला त्यात राष्ट्रीय वागणूक तत्त्व देखील होते ज्यामध्ये असे म्हटले होते की आपण राष्ट्रांमध्ये भेदभाव करू शकत नाही जर देश अ देश ब ला प्राधान्याची वागणूक देत असेल तर तशीच वागणूक देश क आणि देश ड ला द्यावी लागेल म्हणून देशातील सर्वात अनुकूल राष्ट्र तत्त्व अशा प्रकारे आणले गेले की ज्या मुळे एक देश देशांमध्ये भेदभाव करू शकत नाही किंवा कुण्या एका देशाला विशिष्ट वागणूक देऊ शकत नाही 'सर्वाधिक पसंती राष्ट्र' तत्वाने देशांना समान वागणूक देण्याची आणि सर्व देशामध्ये कॉपीराइटवर समान व्यवस्था आणली ट्रिप्स करारानंतर दोन डब्ल्यूआयपीओ करार होते एक डब्ल्यूपीओ कॉपीराइट करार होय आणि दुसरा डब्ल्यूआयपीओ व कामगिरी ध्वनी चकती करार होय त्याला डब्ल्यूपीपीटी १९९६ असे म्हटले जाते १९९४ आलेल्या टीआरआयपीएस कराराने बर्ने कराराच्या १ ते २१ व्या लेखांची अंमलबजावणी केली म्हणजे बर्ने करारातील काही गोष्टीत स्विकारल्यात त्याचा एक फायदा असा झाला जे देश बर्ने करारात सदस्य नव्हते त्यांनी डब्ल्यूटीओवर स्वाक्षरी केली होती ते देश ट्रिप्स कराराचे सदस्य बनले आता त्या देशांना सुद्धा बर्ने कराराचे पालन करावे लागणार होते कारण त्यांनी नियमाची स्वीकृती केली होती बर्ने कराराच्या अनुषंगाने होणारे विवाद हे आता डब्ल्यूटीओसमोर आणले जाऊ शकणार होते कारण डब्ल्यूटीओ विवाद निकाली करणारी संस्था होती वादावर तोडगा काढण्याची प्रभावी यंत्रणा त्या करता होती पूर्वी जर एखाद्या देशाने बर्ने करार चे पालन केले नाही तर आपण वाद निर्माण करू शकत नव्हतो परंतु आता बर्ने करार तरतुदी नुसार किंवा बर्ने करारात टीआरआयपीएस करार समाविष्ट केल्यामुळे प्रत्येक देशांमध्ये डब्ल्यूटीओ वाद निर्माण करण्याची क्षमता आली आहे ट्रिप्स करारामध्ये अप्रत्यक्षपणे कलम १४ द्व्यारे रोम कराराचा ही समावेश होता अशा प्रकारे रोम कराराचा सार ज्यात कलाकारांचे उत्पादकांचे सादर करणाऱ्याचे आणि ध्वनी साठवलेल्या चकत्या निर्माण करणाऱ्याचे हक्कांचे संरक्षण होते ते सर्व कलम १४ मध्ये आणण्यात आले टीआरआयपीएस कराराने संगणकातील कार्याला उत्पादन म्हूणन मान्यता दिली आणि त्यांना संरक्षण दिले संगणक कार्याला साहित्यिक कृती मानले गेले आणि कच्या स्वरूपातील माहितीला किंवा कच्ची माहिती संकलनाला बौद्धिक संपदा मानले गेले बर्ने करार अंतर्गत डब्ल्यूआयपीओ कॉपीराइट करार ही एक विशेष व्यवस्था होती ज्या मुळे संगणक क्षेत्रातील लेखकांचे कार्य आणि त्यांचे हक्क संरक्षित केले गेलेत डब्ल्यूसीटी म्हणून ओळखल्या जाणार्या या करारामध्ये कॉपीराइटद्वारे सुरक्षित केल्या जाणार्या दोन विषयांचा उल्लेख आहे एक संगणक कार्य आणि दोन माहितीचे संकलन १९९६च्या डब्ल्यूसीटीने कॉपीराइट संरक्षणा मध्ये या दोन विषयांचा समावेश केला बर्ने करारात लेखकांना देण्यात आलेल्या हक्का व्यतिरिक्त डब्ल्यूआयपीओ कॉपीराइट कराराने तीन वेगवेगळे हक्क आणलेत या कराराने वितरणाचा हक्क भाडे तत्ववर देण्याचा हक्क आणि लोकांपर्यत संवादाचा एक व्यापक हक्क आणला डब्ल्यूपीओ सादरीकरण करार ध्वनी साठवलेली चकती करार आणि डब्ल्यूपीपीटी १९९६ करार हे करार संगणक क्षेत्रातील दोन प्रकारच्या लाभार्थी संदर्भात आहेत पहिला प्रकार ज्याला सादरीकरण म्हणतात त्यात अभिनेते गायक आणि संगीतकार आणि दुसरा प्रकार ध्वनी साठवलेली चकती करार यात ध्वनी निश्चित करणारा व्यक्ती किंवा संस्था येते या करारामुळे मौखिक सादरीकरण करणाऱ्या चे हक्क सुरक्षित केले जातात ध्वनी साठवणाऱ्या चकती वर सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक लाभ मिळतो याचा अर्थ असा की यात चित्रपटचा समावेश नाही त्यांच्याकडे पुनरुत्पादनाचा वितरणाचा भाड्याच्या आणि उपलब्ध करण्याचा हक्क आहे ध्वनी साठवणाऱ्या चकत्या उत्पादकांना विशिष्ट आर्थिक हक्क देखील असतात त्यांच्याकडे पुनरुत्पादनाचा वितरणाचा भाड्याचा आणि उपलब्ध करण्याचा हक्क असतो कॉपीराइटचा तर्कसंगत आपण कॉपीराइटचे संरक्षण का करावे ज्या कामांवर कॉपीराइट आहे त्या गोष्टींना बौद्धिक उत्पादन मानले जाते त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे कारण ते सृजनशील किंवा बौद्धिक प्रयत्नातून येतात ही उत्पादने बौद्धिक प्रयत्नांमुळे निर्माण झालेली असतात या वस्तुस्थितीत त्यांना संरक्षण आवश्यक असते आपल्याकडे वस्तू आणि सेवांसाठी संरक्षण होते परंतु सृजनशील श्रमांसारख्या अमूर्त गोष्टींना कोणतेही संरक्षण नव्हते त्यामुळे सृजनशील कामगारांच्या उत्पादनांचे संरक्षण करण्याचा हक्क म्हणून कॉपीराइटच्या निर्मितीला चालना मिळाली कॉपीराइट येण्याचे अजून एक कारण हे होते की नक्कल करणे हे चोरी करण्या सारखे मानले जाते जेंव्हा प्लेजेरिसम आणि पायरसी चा उल्लेख झाला तेंव्हा असे लक्षात आले कि भाषेत प्लेजेरिसम म्हणजे अपहरण आणि पायरसी म्हणजे चाचेगिरी एखाद्या गोष्टीची नक्कल करणे ही कृती एक प्रकारे चोरीच मनाली जाते कॉपीराइट असण्याचा तिसरा तर्क म्हणजे कल्पनांच्या अभिव्यक्तीचे चोरी होण्यापासून संरक्षण करणे श्रमाचे फळ संरक्षित करणे आवश्यक असते श्रम सिद्धांत असे सांगतो की एखाद्या व्यक्तीने पुस्तक लिहिण्यासाठी वेळ खर्च केला असेल तर ते पुस्तक तयार करण्यात घेतलेले श्रम दुर्लक्षित होऊ नये मानवी सृजनशीलता वाढवण्यासाठी कार्याची निर्मिती केल्याबद्दल लेखकास चालना देणे आवश्यक असते कॉपीराइट संरक्षणा द्वारे भविष्यातील कामांच्या निर्मितीस उत्तेजन मिळते असेही मानले जाते आणि सृजनशीलतेला योग्य मोबदला देऊ शकणार्या समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास देखील होत असतो तथापि कॉपीराइट संरक्षण कठोरपणे लागू केल्यास ते समाजाच्या प्रगतीस बाधा आणू शकते म्हणूनच कायद्यात विविध अपवाद आणि मर्यादा आहेत आम्हाला आढळले की अॅनच्या नियमात जरी त्यांनी नमूद केले आहे की निर्मात्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याची गरज आहे परंतु त्यांनी माहिती प्रसारित करण्याची आवश्यकता देखील काळजीपूर्वक दिलेली आहे कॉपीराइट कडे समतोल व्यवस्था म्हणून पहिले जाते ज्यात निर्मात्यांचे हक्क वापरकर्त्यांच्या हक्कासह संतुलित केलेले असतात